तर आपण ज्या पुढील मॉड्यूलबद्दल बोलत आहोत ते म्हणजे परिमित घटक पद्धत तर परिमित घटक पद्धत आहे आपण सर्वांनी हा शब्द परिमित घटक पद्धत ऐकला आहे ती इंजिनीअरिंगच्या बर्याच शाखांमध्ये एक प्रमाणित पद्धत आहे तर आपण या क्षेत्राच्या इतिहासाबद्दल बोलू जे विहंगावलोकन अंतर्गत येतात म्हणूनच आपल्याला जिथे जिथेही मिळेल तिथे परिमित घटक पद्धतीचा छोटा फॉर्म FEM आहे आणि ती तुलनेने अलीकडील पद्धत आहे हे शेकडो वर्ष जुने म्हणजे फारच जुने आंशिक विभेदक समीकरण नाही या अर्थाने प्रसिद्ध गणितज्ञ कुरंट ही ती व्यक्ती आहे ज्याने 40 च्या दशकात पुन्हा आंशिक विभेदक समीकरणे सोडविण्यासाठी त्यावर कार्य करण्यास सुरवात केली आणि अभियांत्रिकी समुदायाने केवळ 60 च्या दशकात याची दखल घ्यायला सुरुवात केली तर मी म्हणालो की हे तुलनेने नवीन आहे आणि शेवटी ते काय आहे माझ्या म्हणण्यानुसार ही निर्धारित सीमा अटींसह मॅक्सवेलची समीकरणे सोडविण्याची एक पद्धत आहे जे आधीचे मॉडेल देखील अविभाज्य समीकरणांबद्दल होते तेच समान होते तर आपण आधीच शिकलेल्या गोष्टीच्या तुलनेत काय फरक आहेत हे शोधणे स्वाभाविकच आहे म्हणूनच ज्या अविभाज्य समीकरणांकडे आपण पाहिले त्या गणिताशी संबंधित एक अतिशय कठीण गोष्ट म्हणजे ग्रीनचे फंक्शन कारण त्यात एकवचनी आणि त्या सर्व गोष्टी आहेत बरोबर तर FEM मधील ग्रीनच्या फंक्शनविषयी चांगली बातमी अशी आहे की तेथे नाही आपल्याला FEM साठी ग्रीनचे फंक्शन जाणून घेण्याची आवश्यकता नाही ग्रीनच्या फंक्शनशिवाय FEM तयार केले गेले आहे खरं तर हे अविभाज्य समीकरण नाही तर प्रारंभिक बिंदू स्वतः वेगळा आहे आपण मॅक्सवेलच्या समीकरणापेक्षा सर्व मार्ग अविभाज्य समीकरणात रूपांतरित करत नाही आणि नंतर निराकरण करतो की आपण विभेदनातच थांबतो आणि नंतर निराकरण करतो आणि आपण त्याबद्दल तपशीलवार चर्चा करू तर हा एक मोठा फायदा आहे कारण ग्रीनच्या फंक्शनला हे भिन्न भिन्न वस्तूंमध्ये गणना करणे खरोखर अवघड आहे मग भूमिती हा FEM चा एक मुख्य प्लस पॉईंट आहे तो आपल्याला बर्याच जटिल आकाराच्या वस्तूंचा सामना करण्यास परवानगी देतो म्हणून येथे दर्शविल्या गेलेल्या या विमानाप्रमाणे तर ही तुम्हाला वास्तविक माहिती आहे की तुम्हाला एखाद्या वस्तूच्या विमानाचा रडार क्रॉस सेक्शन शोधायचा असेल तर तुम्ही डोमेनचे खंडन कसे करावे ते तर येथे त्यांनी सर्व पृष्ठभागावर हे त्रिकोण बनविले आहेत आणि हे ऑब्जेक्टला अनुरुप आहेत बरोबर तर ऑब्जेक्टचा आकार घेतो तर आपल्यास पाहिजे असलेल्या कोणत्याही जटिल ऑब्जेक्टवर जाण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी हे एक मानक CAD सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी देतो तर हे आपल्याला भरपूर वास्तविक जीवनाची कार्यक्षमता देते मग संगणकीय खर्चाच्या अनुषंगाने जाताना आपण जे तपशील पाहू शकेन ते अविभाज्य समीकरण पद्धतींच्या तुलनेत खूपच कमी आहे तर अविभाज्य समीकरण पद्धती सांगतात की आपल्याला एक n × n समीकरणांची प्रणाली मिळाली आहे अखंड समीकरण पद्धती सोडविण्याची जटिलता काय होती तुमच्यापैकी रेखीय बीजगणित n × n समीकरणांची प्रणाली केली की त्यांचे निराकरण करण्याची जटिलता काय आहे विद्यार्थीः n3 बरोबर तर अविभाज्य समीकरण हे O होते बरोबर FEM मध्ये हे जवळजवळ O असल्याचे दिसून आले तर हे महान पराक्रम कसे साध्य केले जाते रेखीय आपल्याला समीकरणांची एक रेखीय प्रणाली मिळते आणि परंतु आपण हे O वेळेत निराकरण करू शकता तर युक्ती काय असू शकते विद्यार्थीः ए मॅट्रिक्स किंवा सिस्टम मॅट्रिक्सचे एक वैशिष्ट्य आहे आणि तेच पुढे आपल्याला मिळणारे समीकरण प्रणाली प्रत्यक्षात विरळ आहे तर प्रश्न असा कि जेव्हा मला या विमानाच्या रडार क्रॉस सेक्शनची गणना करायची असेल तेव्हा आपल्याला प्रत्येकासाठी एक बिंदू मिळेल का विद्यार्थी होय प्रत्येकासाठी मूल्य येथे प्रत्येक त्रिकोणाचे मूल्य नाही तर रडार क्रॉस सेक्शन ही एक अशी गोष्ट आहे जी एका दूरस्थ निरीक्षकासाठी निश्चित केलेली आहे इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या त्रिकोणात अविभाज्य आहे तर प्रत्येक लहान लहान त्रिकोण आपण सोडवित आहात हे अज्ञात आहे आणि ते समीकरण प्रणाली बनवते एकदा आपल्याला हे समजल्यानंतर हे प्रथम क्रमांकाचे मूल्य शोषून घेतो तर ही समीकरणांची विरळ प्रणाली आपल्याला ही ऑर्डर n मिळविण्यास परवानगी देते आणि हे देखील आपल्याला सांगते की जर मला वास्तविक जीवनात अतिशय गुंतागुंतीचे विमान किंवा जहाज किंवा एखादी वस्तू अविभाज्य समीकरण पद्धतींचे अनुकरण करणे आणि सोडवणे करायचे असेल तर ते कार्य करणे अशक्य आहे कारण ते जास्त वेळ घेतात O विरुद्ध O तर मी हे O दर्शविणे आवश्यक आहे कारण आपणास आपल्या मजकूर पुस्तक LU विघटन किंवा जे काही आहे ते माहित आहे यासाठी कलेची स्थिती अंदाजे 2 4 सारखी आहे संशोधन पातळी गोष्ट होय तर जर मला असे म्हणायचे असेल तर O ही पाठ्यपुस्तक सामग्री आहे परंतु आपण अधिक चांगले करू शकता परंतु O पेक्षा चांगले नाही मग अविभाज्य समीकरणांच्या बाबतीत समीकरणांच्या सिस्टमचा स्टोरेज एक n × n सिस्टम संचयित करत आहे आपल्याला किती मेमरीची आवश्यकता आहे n2 बरोबर तर अविभाज्य समीकरणांमधील स्टोरेज O होते तर FEM मध्ये कारण माझ्या जवळ एक स्पार्स मॅट्रिक्स n समीकरण आहे कारण प्रत्येक समीकरण विरळ आहे म्हणजे नॉन झेरोची नोंद फारच कमी आहे तर प्रविष्ट्यांची संख्या FEM आहेत पुन्हा O आहे तर स्टोरेज आणि कंप्यूटेशन या दोन्ही बाबतीत FEM एक मोठा विजेता आहे तर याचा अर्थ असा की नैसर्गिकरित्या आपण एक प्रश्न विचारला पाहिजे जर सर्व काही FEM बद्दल चांगले असेल तर या अविभाज्य समीकरण पद्धतीचा अभ्यास करण्यास आपण का त्रास दिला तर उत्तर असे आहे की अविभाज्य समीकरण पद्धतींसह आपल्याला मिळणारी अचूकता अधिक चांगली आहे म्हणूनच समान पातळीची अचूकता मिळविण्यासाठी आपल्याला अखंड समीकरण पद्धतीपेक्षा FEM मध्ये अधिक बारीक करणे आवश्यक आहे आणि आपण पाहत आहोत की आपण त्यामागील बरेच चांगले वैचारिक कारण आहेत ते तसे का आहे म्हणूनच तुम्हाला विनामुल्य समीकरणांच्या विरळ प्रणालीसाठी मिळणारी किंमत म्हणजे विनामूल्य लंच नसते आणि म्हणूनच तुम्हाला गमवावे लागते तर आपले बरेच व्यावसायिक सॉफ्टवेअर उदाहरणार्थ सर्वात लोकप्रिय व्यावसायिक सॉफ्टवेअर म्हणजे उदाहरणार्थ ANSYS किंवा HFSS ज्यास म्हटले जाते ते मर्यादित घटक पद्धतीवर आधारित आहे आता त्यांच्याकडे आणखी काही मॉड्यूल आहेत जी आपल्याला येथे आणि तेथे अविभाज्य समीकरणे करण्याची परवानगी देतात परंतु आपण खरोखर मोठ मोठ्या विद्युत वस्तूंसह कार्य करण्यास सक्षम आहात ते FEM आहे कारण मेमरी आणि वेग वाजवी आहे